तर विशेषतः विद्यमान व्होल्टेज पाहण्याची मूलभूत संकल्पना आणि त्या आर आणि त्या वर्तमानाने पुरविल्या आणि शोषल्या बरोबर तर आता बेसिक कायद्यांकडे या तर सामान्यत r हे इलेक्ट्रिक सर्किट विश्लेषणात विद्युत् सर्किटमधील चालू व्होल्टेज या संकल्पनेचा अभ्यास अध्याय १ मध्ये केला गेला आहे दिलेल्या सर्किटमध्ये किंवा हे बदल निश्चित करण्यासाठी काही मूलभूत कायदे समजून घेणे आवश्यक आहे ज्याने इलेक्ट्रिक सर्किटचे नियमन केले तर हे कायदे Ω चे कायदा आणि किर्चॉफचा सद्य कायदा आणि किर्चॉफचा व्होल्टेज कायदा म्हणून ओळखला जातो ते म्हणजे KCL आणि KVL आणि त्यापूर्वीचे कायदा म्हणूनच हे कायदे प्रत्यक्षात पाया बनवतात ज्याचे इलेक्ट्रिक सर्किट विश्लेषण तयार केले जाते तर या विषयामध्ये प्रत्यक्षात कायद्यांच्या व्यतिरिक्त काही सामान्यतः वापरल्या जाणार्या तंत्र इलेक्ट्रिक सर्किट विश्लेषणामध्ये देखील सामील असेल या तंत्रामध्ये प्रत्यक्षात समाविष्ट आहे चालू विभाग व्होल्टेज विभाग रेझिस्टर्सची मालिका मध्ये एकत्र करणे किंवा समांतर आणि स्टार ते डेल्टा आणि डेल्टा ते स्टार ट्रान्सफॉर्मेशन बरोबर तर विशेषत त्या मूलभूत कायद्यात या कायद्यांचा उपयोग दिसून येईल आणि हे तंत्र फक्त रेसिस्टर्स सर्किटपुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे आणि कित्येक उदाहरणे सादर केली आहेत तर या प्रकरणात डीसी सर्किट म्हणून अनेक उदाहरणे दर्शवेल तर प्रथम आपण Ω चा कायदा पाहूया सामान्यत साहित्यात विद्युत चार्जच्या प्रवाहाचा प्रतिकार करण्याचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन असते जर विद्युत चार्जच्या प्रवाहाचा प्रतिकार केला तर ते मूलभूतपणे विद्युत् प्रवाहाचा प्रतिकार करीत आहे बरोबर तर भौतिक मालमत्ता किंवा वर्तमानास प्रतिकार करण्याची क्षमता प्रतिरोध म्हणून ओळखली जाते जेणेकरून कोणत्याही सामग्रीसाठी त्याकडे काही भौतिक मालमत्ता आहे किंवा विद्युत् विद्युत्रोधक प्रतिकार करण्याची क्षमता प्रतिरोध म्हणून ओळखली जाते आणि R या चिन्हाने दर्शविलेले आहे कॅपिटल R हे चिन्ह R दुसर्या शब्दांत सांगायचे तर विद्युत् प्रवाहाच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणार्या साहित्यांची क्षमता किंवा विशेषतः विद्युत चार्जचा प्रवाह प्रतिरोधक क्षमता आहे तर या वर्तनाचे मॉडेल बनविण्यासाठी वापरलेले सर्किट घटक म्हणजे प्रतिरोधक तर प्रतिकार संदर्भात हेच म्हणले आहे आता विद्युतीय प्रवाह निर्माण करणार्या इलेक्ट्रॉनिक विद्युतप्रवाहांविषयी संवाद साधल्यास आणि ज्या सामग्रीद्वारे त्या हलवित आहेत त्या अणू संरचनेचा प्रतिकार केल्याबद्दल विद्युत् प्रवाह चालू ठेवण्याचा विचार केला तर आता संकल्पनेनुसार प्रत्यक्षात त्या सामग्रीचा प्रतिकार समजू शकतो तर या परस्परसंवादाच्या अभ्यासक्रमामुळे काही प्रमाणात विद्युत ऊर्जा थर्मल एनर्जी मध्ये रूपांतरित होते आणि उष्णतेच्या स्वरूपात ते नष्ट होते हा प्रभाव प्रत्यक्षात घेणे इष्ट नाही परंतु बरीच उपयुक्त विद्युत उपकरणे स्पेस हीटर इस्त्री स्टोव्ह आणि टोस्टरसह योग्य प्रतिकार गरम करण्याचा फायदा घेतात तर हे आर घ्या ज्याला त्या आर म्हणा त्याला प्रतिकारांचा प्रभाव म्हणतो जर ती आकृती २ १ पहायची असेल तर म्हणून आकृती 1a मध्ये एक समान लांबीचे एकसमान क्रॉस सेक्शन क्षेत्र विभागीय क्षेत्र असलेली सामग्री दर्शविली गेली आहे A लांबीचे क्षेत्रफळ l आणि प्रतिरोधकता Ω rho आहे म्हणजे ते Ω मिटर आहे बरोबर म्हणूनच हे मला लाल शाईने चिन्हांकित करण्याची आवश्यकता नाही हे समजण्याजोगे आहे कॉलर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन हा दंडगोलाकार आकार सारखा आहे जो सर्व वायर दंडगोलाकार आकारासारखा दिसत आहे आणि त्याचे लांबी l आणि क्रॉस सेक्शनल ए हे बरोबर आहे तर तो प्रतिरोधक rho सह परिपत्रक आणि साहित्य आहे आणि हे प्रतिरोधचे प्रतीक आहे आणि हे सध्याचे प्रवेश आहे ते आहे बरोबर म्हणूनच प्रतिरोधक r प्रतिरोधक नंतर दिसेल की रेझिस्टरने आधी पाहिले आहे परंतु पुन्हा दिसेल की रेझिस्टर एक निष्क्रिय घटक आहे तर ते शोषले तर म्हणूनच हे चालू आहे हे 2 टर्मिनल आहे आणि हे प्रतिरोधक R आहे आणि करंट एंटर करत आहे रेझिस्टर व्होल्टेज ओलांडून पॉझिटिव्ह टर्मिनल v आहे तर रेझिस्टर प्रत्यक्षात शोषला जातो म्हणूनच हा मार्ग योग्य दर्शवितो म्हणून कारण तो एक निष्क्रिय घटक आहे जो शोषून घेईल म्हणूनच आर म्हणतात म्हणजेच r ते घेतले जाते आणि आणि तो खात्रीने आवाज घेतला जातो परंतु दिशेला उलट केल्यास सर्किट सोडविण्याची पद्धत देखील करू शकते परंतु अंततः त्याला एक प्रतिरोधक सापडेल ज्याला त्या शोषक म्हणतात कारण चालू म्हणून हे प्रतिकूलपणे घेतले जाते हे प्रतीक प्रतिरोधकासाठी आहे बरोबर तर हे माहित आहे की r भौतिकशास्त्र विजेच्या विषयातून हे जाणून घ्या की R rho l by A बरोबर प्रतिकाराची मात्रा सामग्रीवर अवलंबून असेल कोणत्या प्रकारची सामग्री वापरत आहे यावर अवलंबून आहे जसे की सोने चांदी अॅल्युमिनियम तांबे आणि इतर तर तांबे आणि अॅल्युमिनियमसारख्या चांगल्या कंडक्टरमध्ये कमी प्रतिरोधकता असते जर कमी प्रतिरोधकता असेल तर आर करा त्यांच्याकडे कमी r प्रतिरोध आहे कमी प्रतिरोधकता असल्यास मग आर आहे त्यांना कमी आर प्रतिरोध म्हणतात बरोबर आणि म्हणूनच प्रतिकारांची छोटी मूल्ये आहेत v तर ते विद्युतप्रवाह चालू करण्यासाठी वापरल्या जाणार्या वायरिंग राइट आरसाठी चांगल्या निवडी आहेत सर्किट आकृती तांबे किंवा अॅल्युमिनियमच्या वायरिंगमध्ये तांबे असतात किंवा अॅल्युमिनियमच्या वायरिंग सहसा प्रतिरोधक म्हणून मॉडेल केलेले नसतात वायर घेतल्यास मॉडेलिंग करता येत नाही तो एक प्रतिरोधक म्हणून आहे कारण वायरमध्ये अगदी नगण्य प्रतिकार असतो त्याकडे दुर्लक्ष करता येते पण प्रत्यक्षात कार्बन व काही कंपाऊंड मिश्र धातुचा बनलेला प्रतिरोधक असतो तर सर्किट कनेक्शनमध्ये तांबे किंवा अॅल्युमिनियम सहसा प्रतिरोधक म्हणून मॉडेल केलेले नसतात जर वायरचा प्रतिकार 0 बरोबर असेल तर वायरचा प्रतिकार घेईल तर सर्किटमधील इतर घटकांच्या प्रतिकाराच्या तुलनेत वायरचा प्रतिकार इतका छोटा आहे जो वायरिंगच्या प्रतिकाराकडे दुर्लक्ष करू शकतो तर हे अगदी लहान आहे हे जवळजवळ 0 याकडे दुर्लक्ष करेल आणि अशा प्रकारे आमचे सर्किट आकृती सुलभ होईल सर्किट प्रतिरोधक बांधण्याच्या उद्देशाने कंपाऊंड आहेत प्रतिरोधक सामान्यत धातू धातूंचे मिश्रण आणि कार्बन संयुगे बनलेले असतात तर पहिल्या वर्षामध्ये प्रथम वर्षाची प्रयोगशाळा कधी करेल तेथे रिओस्टॅटचा अडथळा प्रकार दिसेल बरोबर तर रेझिस्टरचे सर्किट चिन्ह दिले गेले आहे हे येथे रेझिस्टरचे सर्किट चिन्ह दिले आहे आणि मी या बद्दल असे काही सांगितले की हे असे का केले जाईल बरोबर आणि म्हणून मी सोन्याच्या सारख्या सामान्यपणे वापरल्या जाणार्या सामग्रीसाठी प्रतिरोधकतेसाठी लिहिलेली काही सामग्री आहे हे प्रतिरोधकता आहे ते Ω मीटर आहे तर सोने हे 2 45 10 ते 8 पर्यंत आहे ते एक चांगला मार्गदर्शक आहे परंतु ते वापरणे शक्य नाही हे खूप महाग आहे चांदी देखील 1 64 10 ते 8 पर्यंत चांगली कंडक्टर आहे परंतु पण चांदीसुद्धा महाग असल्याने ते बनवू शकत नाही परंतु तांबे आणि अॅल्युमिनियम 1 72 10 ते 8 पर्यंत चांगला कंडक्टर आहे अॅल्युमिनियम देखील 2 8 10 ते 8 की तो देखील चांगला मार्गदर्शक जर अर्धसंवाहक आणि आर विद्युतरोधक मटेरियल फक्त संगणकीय उद्देशाने मी एक टेबल दिले तर इतर गोष्ट अर्धसंवाहक असतात आता सिलिकॉन सेमीकंडक्टर 6 4 10 ते 2 आहे कार्बन देखील 4 4 10 5 आहे तो अर्धसंवाहक आहे आणि जर्मेनियम 47 10 2 हे अर्धसंवाहक आहे आणि मीका हे 5 1011 आहे तर विद्युतरोधक हे सर्व Ω मीटर येथे मीटर युनिट दिले गेले आहे Ω मीटर आणि कागद एक 1010 हे विद्युतरोधक आहे तर कंडक्टर अर्धसंवाहक आणि विद्युतरोधक असू शकेल आणि मी घेतलेल्या वस्तूंच्या प्रतिरोधक शक्तीने मी ते येथे ठेवले आहे तर आता ते म्हणजे जीएस Ω म्हणजे आयुष्य म्हणजे 1787 ते 1854 आधी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ ज्याने विद्युत्विरोधक आणि विद्युत् विद्युत् विद्युत्विरोधक यांच्यात संबंध स्थापित केला होताबरोबर तर हे संबंध आर Ω चे नियम म्हणून ओळखले जातील तर रेझिस्टरसाठी व्होल्टेज आणि चालू दरम्यानचा बीजगणित संबंध म्हणजे Ω कायदा तर प्रत्यक्षात कायद्यानुसार रेझिस्टरच्या भोवतीचा व्होल्टेज v हे i रेझिस्टरमधून वाहत असलेल्या विद्युत् प्रवाहांशी थेट प्रमाणात असतो म्हणजे जर विद्युत्विरोधक असेल आणि विद्युत् प्रवाह या प्रतिरोधकमधून वाहायचा असेल तर सांगा की हे करंट i आहे आणि प्रतिरोधकच्या पलीकडे व्होल्टेज v आहे तर v हे i च्या प्रमाणित आहे आता v Ri म्हणजे त्या प्रमाणित प्रमाणातील आर पर्यंत जा ज्याला प्रतिकार म्हणतात तर ते r हे v च्या प्रमाणात आहे हे प्रकरण 2 v IR चे 2 2 2 हे समीकरण आहे तर समीकरण 3 हे 2 3 च्या Ω कायद्याचे गणिती रूप आहे रेझिस्टरला प्रतिरोधक आर होण्यासाठी प्रमाण समानतेची स्थिरता Ω परिभाषित केली घटकांच्या बाह्य किंवा अंतर्गत परिस्थिती बदलल्यास प्रतिरोध बदलू शकतो जर अंतर्गत किंवा बाह्य गोष्टी घटक बदलल्या तर त्या बदलता येतील उदाहरणार्थ जर तापमान इतके वाढते तर प्रतिकार बदलेल बरोबर तर जर तापमानात बदल झाले तर R बदलेल समीकरण 2 3 मधील आर हे Ω च्या युनिटमध्ये मोजले जाते Ω म्हणून नियुक्त केलेले बरोबर तर समीकरण 2 3 म्हणजेच हे समीकरण २ 3 बरोबर आहे त्या r R v i बरोबर लिहू शकतो याचा अर्थ v व्होल्ट i एम्पीयर आहे आणि R तो Ω आहे तर प्रति अँपिअर एक Ω 1 व्होल्ट तर ही समजण्यासारखी सोपी गोष्ट आहे जी समजण्यायोग्य आहे बरोबर आता व्होल्टेज v ची ध्रुवीयता आणि आकृती २ १ ब प्रमाणे दर्शविल्याप्रमाणे i सध्याच्या दिशांच्या निष्क्रिय साइन कन्व्हेन्शन अनुरूप असणे आवश्यक आहे १ बी म्हणजे हा आकडा I आधी ही आकृती असावी ही आकृती २ १ व्ही मी सांगितले की तो आर एक निष्क्रीय घटक प्रतिरोधक आहे आणि वर्तमान प्रविष्ट आहे पॉझिटिव्हने घेतला आहे आणि सध्या पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याचे गृहीत धरून आहे तर हे शोषून घेतले आणि संपूर्ण व्होल्टेज ओलांडून v v iR आहे तर हे अधिवेशन आहे हे अधिवेशन हे आकृती २ १ बी आहे जे मी आधी देखील सांगितले होते बरोबर म्हणूनच जर या विद्युत् प्रवाहातून उच्च संभाव्यतेच्या लोअर संभाव्यतेकडे वाहत असेल तर उजवे v iR हे सत्य आहे आणि जर विद्युत् प्रवाह लोअर संभाव्यतेकडून उच्च संभाव्यतेकडे वाहत असेल तर v आर याचा अर्थ असा आहे की मी आता हे आकडे २ १ बी वर जाऊ बरोबर म्हणून हे सध्याचे r i या प्रकारे दर्शवित आहे म्हणजेच येथे उच्च संभाव्यतेचा उल्लेख आहे की उच्च संभाव्यतेची उच्च क्षमता बरोबर तर जर विद्यमान प्रवाह एखाद्या उच्च संभाव्यतेपासून कमी संभाव्यतेच्या v iR कडे वाहतो परंतु जर तो विद्युत् प्रवाह कमी संभाव्यतेपासून उच्च संभाव्यतेकडे असेल तर v iR असेल याचा अर्थ आर म्हणजे मला फक्त आर समजून घेण्यासाठी द्या I म्हणालो की हे एक आहे परंतु जर तसे झाले तर असे म्हणा की I बनवितो हे आहे हा माझा प्रतिकार R आहे आणि जर करंटची वजावट अशी असेल तर i ही व्होल्टेज व्ही आहे तर v iR असेल कारण करंट लोअर संभाव्यतेपासून उच्च क्षमतेकडे वाहत आहे बरोबर तर ते v iR असेल परंतु अंकाचे निराकरण केव्हा होईल आणि दुसरी गोष्ट नंतर आढळेल की आर काय म्हणतात की प्रतिरोधक निष्क्रीय घटक अंतिम आहे तो v R झाल्यास शोषून घेईल असे मला आढळेल की मी नकारात्मक होईल तर शेवटी v होईल iR कारण दिशा योग्य दिसेल तर या प्रकरणात तर याचा अर्थ असा आहे की जर सध्याच्या बदलाची दिशा दिल्यास ती v iR असेल नंतर जेव्हा KVL समीकरण कधी जाईल ते दिसेल तर मी हे स्वच्छ करते तर हे स्पष्ट आहे की जे लोअरपेक्षा उच्च आहे आणि उच्च संभाव्यतेकडे आहे बरोबर तर ते v R आहे कारण आर चे मूल्य 0 ते अनंत पर्यंत बदलू शकते आर 0 ते अनंत असू शकते तर तसे करू शकता आर अनंत आणि आर 0 असताना आर च्या 2 अत्यंत संभाव्य मूल्यांचा विचार केला पाहिजे तर उदाहरणार्थ या सर्किटकडे स्पष्टीकरण देण्यापूर्वी पहा समजा ही एक ही एक आर आहे ज्याला काही इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात ज्याचे प्रतिनिधित्व फक्त एका साध्या बॉक्सद्वारे केले जाते आणि हे उघडे आहे याचा अर्थ R अनंत म्हणजे करंट 0 आहे तर जेव्हा आर अनंताकडे दुर्लक्ष करते तेव्हा म्हणतात की हे ओपन सर्किट आहे बरोबर आणि जेव्हा आर 0 फक्त इतर विद्युत घटकांशिवाय वायर शिवाय हे असे कनेक्ट करा तर जवळजवळ वायरच्या प्रतिकाराकडे दुर्लक्ष करीत आहे तर जेव्हा आर 0 तर आर मी व्ही आर बरोबर तर आर 0 म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणजे तो प्रचंड प्रवाह वाहेल आणि त्या प्रकरणात v 0 तर ओपन सर्किटसाठी v आहे परंतु i हे 0 आहे बरोबर जेव्हा आर अनंताकडे झुकत असतात परंतु जेव्हा शॉर्ट सर्किट होते तेव्हा जेव्हा समजा हे 2 टर्मिनल्स शॉर्ट केले आहेत तर मी तिथेच आहे कारण हा एक जवळचा मार्ग आहे मी तेथे तेथे वर्तमान जास्त असेल परंतु आर ० आहे परंतु त्याच वेळी v 0 कारण b iR जर R 0 असेल तर v 0 असेल तर म्हणूनच v 0 शॉर्ट सर्किट हे एक ओपन सर्किट आहे तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा I R अनंत मर्यादा झुकत असेल तर b by R हे 0 असेल तरहे ओपन सर्किट आहे जेव्हा i 0 त्याचप्रमाणे जेव्हा b iR जेव्हा शॉर्ट सर्किट असेल तर आर 0 चे मानते v 0 परंतु शॉर्ट सर्किटसाठी i हे 0 नाही तर तो प्रत्यक्षात चूक ठरेल त्यात बराचसा प्रवाह वाहून जाईल आणि जर शॉर्ट सर्किट झाल्यास विद्युत उपकरणे किंवा घटकांचे नुकसान होईल बरोबर तर शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटसाठी हे आर 2 प्रकरणे आहेत ओपन सर्किट म्हणजे प्रतिकार अनंत आहे शॉर्ट सर्किट म्हणजे प्रतिकार 0 बरोबर आता प्रत्येकाला प्रतीक म्हणून देखील समजून घ्यावे लागेल तर एक प्रतिरोधक एकतर तो निश्चित प्रतिरोधक किंवा चल प्रकार असू शकतो बरोबर तर तिथे 3 भिन्न चिन्हे दर्शविली गेली आहेत प्रत्यक्षात हे निश्चित आहे हे 2 टर्मिनल आहेत तर हा एक निश्चित प्रतिकार R आहे असे म्हणा की हा निश्चित प्रतिकार आहे या प्रकरणात जेव्हा हा बाण कापतो तेव्हा हे योग्य प्रतिकार होते तर हा वास्तविक प्रतिकार आहे प्रथम वर्ष प्रयोगशाळा कधी करेल त्याच टर्मिनलमधील स्थिर किंवा परिवर्तनीय प्रतिकार 1 3 बिंदू दिसेल तो प्रतिरोधकाच्या दोन्ही टोकांवर निश्चित केल्यास प्रतिरोधक निश्चित मूल्य असेल परंतु एक बिंदू आहे निश्चित बिंदू दुसरा एक व्हेरिएबल पॉईंट आहे जेव्हा कधी विद्युतसमस्थापक अडथळ्यांचे प्रकार दिसल्यास प्रथम वर्ष प्रयोगशाळा करेल आणि तिसरे हे एक आणि वाइपर आहे हे देखील variable आहे परंतु हे या potentiometer प्रतीक आहे कदाचित आर इन आर मध्ये भौतिकशास्त्राच्या लॅबमध्ये कदाचित ते पाहिले असेल तर हे एक संभाव्य यंत्र आहे तर हे तिसरे आहे पोटेंटीमीटरचे चिन्ह आहे किंवा लहान उजवीकडे भांडे आहे तर हे एक संभाव्य मीटर आहे आणि हे व्हेरिएबल प्रतिरोधक आहे जेव्हा जेव्हा बाण बनवण्याचा अर्थ होतो तो एक व्हेरिएबल दर्शवितो परंतु हे निश्चित आहे तर ही चिन्हे आहेत म्हणून येथे सर्व काही लिहिलेले आहे तर हे पुन्हा पुन्हा सांगत नाही येथे येथे सर्व प्रतिरोधकांनी येथे सर्व काही म्हटले आहे की सर्व प्रतिरोधक प्रत्यक्षात Ω च्या कायद्याचे पालन करीत नाहीत त्या विरोधात प्रतिरोधक अ रेखीय असू शकतात कारण ते आर Ω चे नियम पाळत नाही तर एक प्रतिरोधक असतो जो नेहमीच आज्ञाधारक असतो की पालन करतो चा कायदा रेषीय प्रतिरोधक म्हणून ओळखला जातो म्हणून मी यास हे अधोरेखित केले आहे एक नियम जो नियमांचे पालन करतो तो रेषीय रजिस्टर म्हणून ओळखला जातो तर रेखीय रेझिस्टरला स्थिर प्रतिरोध असतो आणि विद्यमान व्होल्टेजचे वैशिष्ट्य रेषात्मक असते कारण ते मूळ मधून जात असताना दर्शविले जाते हे रेखीय रजिस्टरचे वैशिष्ट्य असल्याचे आपल्याला दिसत असल्यास उतार आर आहे हे मूळच्या बाजूने जात आहे कारण हे नियमांचे पालन करते बरोबर कारण हे एक रेषीय वैशिष्ट्य आहे परंतु आपण हे वैशिष्ट्य v by i पाहिले तर हे सरळ रेषेत नाही तर हे वक्र रेषाप्रमाणे काही प्रकारचे आहे प्रतिकार जो Ω च्या कायद्याचे पालन करत नाही तो एक रेषात्मक प्रतिरोधक म्हणून ओळखला जातो तर रेखीय नसलेल्या रेझिस्टरचे प्रतिरोध प्रत्यक्षात वर्तमान आणि ठराविक विद्युत् व्होल्टेज वैशिष्ट्यासह भिन्न असतो हेच ठराविक वर्तमान व्होल्टेज वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ आर विजेचा दिवा आणि डायोड नॉन रेखीय प्रतिरोधक असणार्या उपकरणांची उदाहरणे आहेत माझा अर्थ असा आहे की कोणतेही डिव्हाइस पालन करते तो r Ω च्या कायद्याचे पालन करतो हा एक रेझिस्टर आहे ज्याला रेषीय प्रतिरोधक म्हणतात जर ती नसेल तर ती रेखीय प्रतिरोधक एक सोपी गोष्ट आहे तर हे रेखीय प्रतिरोधकाचे iv वैशिष्ट्य आहे प्रथम एक रेखीय प्रतिरोधकाचे वैशिष्ट्य आहे बरोबर आता सर्किट विश्लेषणाच्या सर्किटमध्ये प्रतिरोध Rची नेहमीच एक गोष्ट दर्शविली जाते याचा अर्थ आचरण म्हणून ओळखले जाते म्हणजे प्रतिरोधचे पारस्परिक आवाहन बरोबर उदाहरणार्थ G 1 R असल्यास बरोबर आर ओळखले जाते की b b iR बरोबर b iR नंतर 1 R i v म्हणूनच G iv बरोबर आचरण G प्रत्यक्षात एक उपाय आहे एखादा घटक सध्याचे आचरण कसे करेल ही प्रत्यक्षात कल्पना आहे तर एखादा घटक r चालू कसे करेल त्याचे परिमाण G कंडक्टरन्स आहे तर आचरणांचे एकक म्हणजे mho किंवा सीमेंस आहे तर एकतर वास्तविक Ω ही रेझिस्टर रेझिस्टन्सचे एकक आहे तर याचा अर्थ असा आहे की mho किंवा चिन्ह देखील अगदी अगदी उजवीकडे किंवा सिमेंस आहे थोडक्यात म्हणजे तेच आचरणांचे आर एकक आहे तर 1 सीमेंस 1 mho 1 अँपिअर प्रति व्होल्ट हे एक प्रवाहक i अॅम्पीयर आणि v व्होल्ट आहे प्रति व्होल्ट अँपिअर आहे 1 सीमेंस 1 मोहो 1 अँपिअर प्रति व्होल्ट या सुरूवातीस मी ही गोष्ट अगदी सुरुवातीपासूनच सुरु केली आहे जेणेकरून आशा आहे की काहीही सोडले जाणार नाही तर अशा प्रकारे विद्युत् प्रवाह करण्यासाठी घटकांची क्षमता म्हणजे आचरण तर म्हणूनच मी येथे अधोरेखित केले आहे चालण म्हणजे विद्युत् प्रवाह वाहविण्यास कारणीभूत असलेल्या एका r घटकाची क्षमता आता समीकरण 7 समीकरण 2 7 पासून आहे जर हे समीकरण i Gv या समीकरणातून असेल तर बरोबर या समीकरणातून प्रत्यक्षात i कंडक्टन्स व्होल्टेज Gv आता प्रतिरोधकाद्वारे उधळलेले p vi म्हणून व्यक्त केले जाऊ शकते मी येथे पेनद्वारे लिहित नाही आहे ते समजण्यासारखे p vi आणि v iR आहे म्हणजेच ते R बरोबर v2 R आहे कारण मी v R हे लिहित असल्यास फक्त धरा तर हे खरंच आर आहे i आता देखील लिहू शकतो i v R याचा अर्थ v2 R2 2 R म्हणजे हा एक v2 R बरोबर So i r what call v2 i2 R v2R So let me let me remove this one clean this one right तर i r ज्याला कॉल करा v2 i2 R v2 R तर मी हे काढून टाकू या हे स्वच्छ करते बरोबर तर याचा अर्थ पी याचा अर्थ असा की आर नेहमीच सकारात्मक असतो आणि तो v2 देखील असतो तर प्रतिरोधकातील तोटा नेहमीच सकारात्मक होतो तो शोषून घेतो बरोबर अगदी सोप्या गोष्टी परंतु हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर म्हणून p vi एक प्रतिरोधक हा एक निष्क्रिय घटक असतो जो तो शोषून घेतो आणि आर कोणत्याही सर्किटसाठी आर नेहमीच सकारात्मक असतो आर सकारात्मक असतो आणि तो व्ही 2 असतो जो काही व्ही किंवा असू शकतो याचा अर्थ नेहमीच सकारात्मक असतो तर p v2 R नेहमीच सकारात्मक असते जेथे आर नेहमीच सकारात्मक असते याचा अर्थ असा होतो की ते शोषले गेले त्याचप्रमाणे इतरही p vi लिहू शकतात आता ते v आहे परंतु आचार दृष्टीने i G v ते v2 G आहे बरोबर किंवा ते जी असल्यास करू शकता कारण v r काय म्हणाल r i Gv बरोबर i Gv तर v बरोबर आहे i Gv तर v i by G येथे पर्याय असल्यास v r i by G मी ते फक्त एका ओळीसाठी बनवित आहे तर जर हे v r ah r ज्याला फक्त 1 मिनिट कॉल असेल तर क्षमस्व हे i r G rv आहे म्हणून v i by G तर i2 G2 2 G हे r बाय G आहे तरहे काय r मिळाले बरोबर तर हे आता G द्वारे आहे मी हे स्वच्छ करते बरोबर तर इथेही हे v2 i2 आहे येथे माझा अर्थ G सकारात्मक घेतला आहे तो प्रतिकारांचा पारस्परिक आहे तर आचार नेहमी सकारात्मक असतो v2 2 किंवा i2 2 जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक मूल्य असू शकते vi जर हे p नेहमीच सकारात्मक असेल तर काही फरक पडत नाही याचा अर्थ असा आहे की तो प्रतिरोधकात काय विलीन झाला हे दर्शविते ज्याला r म्हणतात ते खरंच शोषले जातेप्रतिरोधक पाहिले तर प्रतिरोधक हे करंट किंवा व्होल्टेज मधील नॉन रेषीय कार्य आहे हे एक परोपजीवी प्रकार आहे p i2 R v2R किंवा p v2 G किंवाi2G हा एक परजीवी प्रकारचे कार्य आहे बरोबर तर हा आलेख दोन्ही बाजूंचा प्लॉट आय किंवा व्ही असेल हे पॅराबॉलिक फंक्शन आहे जे मी बरोबर काढले आहे म्हणूनच प्रतिरोधक आर आणि कंडक्टन्स जी हे मी सांगत असलेल्या गोष्टींपैकीच आहे की ते एक योग्य प्रमाणात आहे जे रेझिस्टरमध्ये उधळलेले असते नेहमीच सकारात्मक असते मी असे म्हटले आहे की प्रतिरोधक नेहमी तो शोषलेल्या सर्किटमधून शोषून घेतो यामुळे हे प्रतिरोधक निष्क्रीय घटक आहे या कल्पनेची पुष्टी करते आणि ऊर्जा निर्माण करण्यास असमर्थ आहे हे फारच मोहक आहे हा व्हिडिओ केव्हा ऐकतो ते काय चर्चा करीत आहे ते पहा आता या r Ω' च्या कायद्या पर्यंत आणि ही गोष्ट आता आपण छोट्याशा उदाहरणाकडे येऊ या बरोबर इलेक्ट्रिक हीटर 4 अँपिअर आणि 240 व्होल्ट वर काढते तर तो प्रतिकार असल्याचे शोधा म्हणून R v iR जाणून घ्या तर R v by i v 240 आणि i 4 म्हणून 60 Ω प्रतिकार 6 मधील प्रत्येक सर्किटमधील आणखी एक लहान उदाहरण बरोबर तर हे 3 सर्किट आहेत जेथे व्हॅल्यूचे मूल्य v आहे किंवा i माहित नाही Ri व्ही आणि i b चे मूल्ये शोधणे आवश्यक आहेप्रत्येक रेझिस्टर मध्ये नष्ट झाले म्हणून v किंवा i v किंवा i जे काही माहित आहे ते अज्ञात आहेत अज्ञात प्रमाणात शोधून काढावे लागेल आता या सर्किटकडे पहा सध्याचा स्त्रोत एक अँपिअर आहे बरोबर आणि ही आर आहे ही सद्यस्थिती सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे तर v iR म्हणून i एक अँपिअर आणि आर 8 Ω आहे तर ते v 8 व्होल्ट असेल आणि तो चालू आहे प्रवाह सकारात्मक टर्मिनलमध्ये प्रवेश करत आहे अगदी उच्च संभाव्यतेपासून लोअर संभाव्यतेकडे वाहतो तर ते सकारात्मक असेल तर v iR तर तो एक 8 आहे v 1 8 8 व्होल्ट आता दुसरे प्रकरण आहेमी आशा करतो की मी पेनद्वारे हे चिन्हांकित करीत नाही आहे मला वाटते की हे सोपा विचार आहे या एक एम्पीयरचा अर्थ असा आहे की ही विद्युतप्रवाह या सर्किटमधून वाहणारे एक एम्पीयर आहे म्हणजे मी या i 1 अँपिअरसाठी फक्त एक गोष्ट बनवतो सध्याचा प्रवाह जसे वाहत आहे तो वाहत आहे एक एम्पीयर करंट अशा प्रकारे वाहतो हे प्रत्यक्षात हे i दर्शवित आहे तर हे i एक अँपिअर हे येथे दर्शविलेले आहे बरोबर तर मला ते साफ करू दे तसेच फक्त धरून रहा त्याचप्रकारे हे mho आहे ही वास्तविकता G मूल्य आहे हे 0 1 mho G हे हे आचरण दिले आहे बरोबर तर हे प्रत्यक्षात जी 0 1 mho कंडक्टन्स सर्किटचे दिले आहे बरोबर तर या प्रकरणात व्होल्टेज r 100 दिले आहे जे 100 व्होल्ट आहे तर वर्तमान काय आहे ते शोधून काढावे लागेल तर मी हे स्वच्छ करते बरोबर तर या प्रकरणात फक्त थांबा या प्रकरणात r i हे विचार मला माहित आहे i Gv बरोबर i G v तर ते G 0 1 आहे आणि ते 100 आहे म्हणजे i 100 अँपिअर बरोबर तर ते i Gv आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला कॉल आहे त्याला 50 व्होल्ट म्हणतात आणि हा 25 Ω प्रतिरोधक आहे परंतु पहा की ही सद्यस्थिती प्रवाहित होत आहे याचा अर्थ चालू टर्मिनलमध्ये प्रवेश करणे KVL समीकरण कधी येईल या गोष्टी नंतर सापडतील परंतु सुरुवातीपासूनच वर्तमानातील लेखनात प्रवेश करीत आहे याचा अर्थ असा आहे की प्रवाह उच्च संभाव्यतेपासून वाहून जात आहे ही क्षमता संभाव्यतेपेक्षा अधिक आहे तर या प्रकरणात याकडे या याचा अर्थ आर व्होल्टेजची दिशा वाढते तर 25 रेझिस्टर आणि व्होल्टेजची दिशा रेझिस्टरच्या पलिकडे वाढते तर i 50 बाय 25 2 अँपिअर बरोबर तर कारण ही दिशेने आहे व्होल्टेज वाढीस कॉल तर म्हणूनच नकारात्मक चिन्ह आले आहे तर म्हणूनच r i 50 by 25 म्हणजेच 2 r अँपिअर बरोबर तर हा व्होल्टेज स्त्रोत आहे हा व्होल्टेज स्रोत हा एक प्रतिरोधक आहे तर हे व्होल्टेज आर पासून आहे व्होल्टेज वाढण्याच्या दिशेने कॉल करणार्या उच्च आरपासून कारण जेव्हा त्याचा सामना होईल तेव्हा प्रथम KVL गोष्ट म्हणजे गोष्टी अधिक सोपी होतील तर हे आर आहे त्याला 2 अँपिअर म्हणा आता शेवटचा b भाग r भाग b आहे येथे प्रत्येक रेझिस्टरमध्ये ही dissipate झाली आहे current एक अँपिअर आहे आणि R 8 आहे तर पहिल्या बाबतीत ते v2 बाय R आहे ते रेसिस्टर 8 Ω द्वारे शोषले जाते तर हे कंसात मी लिहित आहे 8 Ω म्हणजे आर द्वारा 8 Ω रेझिस्टर v2 by R मध्ये लीन आहे तर v2 प्रत्यक्षात व्ही 8 आहे आर ने विभाजित केलेले मोजले आहे 8 Ω तर ती समान गोष्ट R तर i 1 1 2 R 8 आहे वास्तविक ते 8 वॅट आहे हे देखील 64 बाय 8 आहे 8 वॅट i2 देखील 12R 8 तर हे 8 वॅट इतके आहे हे समजण्यासारखे आहे त्याचप्रमाणे G तेथे दुसरे सर्किट R 0 1 Ω आहे हा G वास्तविक 0 1 mho आहे आणि व्होल्टेज 100 व्होल्ट आहे तर या प्रकरणात हे पाहू शकता की मूलतः हे प्रतिरोधक आहे तर मग हे r आहे जे शोषले जाईल तर G असे i 10 अँपिअर आहे तर 2 बाय जी 0 तर तीच V2G v 100 व्होल्ट आहे आणि G 0 1 आहे शेवटी ती 1000 वॅट होईल बरोबर त्याचप्रमाणे r 25Ω ते हा सर्किट आहे हा सर्किट 25 Ω रेसिस्टर बरोबर करंट काहीही असो काही फरक पडत नाही तर ते v2 बाय R 50 2 बाय 25 आहे आणि देखील Ri 2 2 25 म्हणून शेवटी मी जे सांगितले की विद्यमान किंवा व्होल्टेजच्या ध्रुवपणाची जी काही दिशा असू शकते जी प्रतिरोधकाद्वारे शोषली जाते रेझिस्टर शोषून घेते चिन्ह नेहमी सकारात्मक होते तर या सर्व प्रकरणांमध्ये हे पाहू शकते की ते 8 वॅट्स हजार वॅट किंवा 100 वॅटचे सर्व केस प्रतिरोधक खरोखर शोषून घेतात हेच बरोबर आहे ही आणखी एक छोटी गोष्ट आहे जी आकृती २ 7 सध्याच्या आय कंडक्टन्स G आणि p पेक्षा सोपे सर्किट दर्शविते हे 30 व्होल्ट स्त्रोत आहे आणि येथे एक प्रतिरोधक आहे आणि तो 5 Ω प्रतिकार आहे आणि या r मधून वाहणारा प्रवाह i आहे बरोबर तर या प्रकरणात व्होल्टेज येथे कोणतेही इतर घटक नाहीतर हे 30 व्होल्ट आहे म्हणजे फक्त r समजण्यासाठी हे व्होल्टेज 30 व्होल्ट आहे तर हे आहे म्हणजे हे आहे तर हे व्होल्टेज जे काही आहे ते आहे म्हणजे हे देखील आहे हे 30 व्होल्ट म्हणजे त्याच व्होल्टेजवर या r रेझिस्टर वर प्रभाव पाडेल म्हणजेच माझी v r 30 व्होल्ट असेल त्याच व्होल्टेज मध्ये असेल तर हे समजण्यासारखे आहे ही अगदी सोपी गोष्ट आहे आहे तर इथे इतर कोणतेही घटक नाहीत तर आणि म्हणून जे काही व्होल्टेज आहे ते येथे आहे त्याच व्होल्टेज येथे आहे कारण इतर घटक नाहीत तर नंतर व्होल्टेज ड्रॉप नाही हे पाहू तर व्ही 30 व्होल्ट असेल तर मी हे स्वच्छ करते बरोबर तर मग करंट काय असेल तर करंट i v R 30 बाय 5 6 अँपिअर असेल तर आचरण G 1R आहे तर 1 बाय 5 5 0 2 mhoकारण परस्परसंबंध तर v i 30 6 तर 180 वॅट ही गणना करू शकते किंवा p R म्हणजे 62 2 i आहे i 6 अँपिअर हे 6 एम्पीयर 62 2 5 मोजले आहे तर 180 वॅट किंवाp r v2 G म्हणजे r 30v हे 30 व्होल्ट आहे तर 30 2 0 2 हे देखील 180 वॅट्स प्रमाणेच आर ची गणना करू शकते परंतु एक प्रतिरोधक आहे तर ते शोषले जाईल तर या सर्व प्रकरणांचे चिन्ह सकारात्मक आहे